ई शिक्षण डिझाईन करताना आणि ई शिक्षण संदर्भात आपणास एका समस्येचा सामना करावा लागतो तो म्हणजे शिकणारे आपल्या समोर नसतात खरं तर कोणताही शिकणारा आपल्या समोर नसतो आणि ते कोण आहेत हे आपल्याला ठाऊक नसते आणि साहजिकच जेव्हा समोरासमोर इंटरअॅक्शन नसते तेव्हा ही समस्या अजूनच वाढते तसेच जेव्हा वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेले विविध विद्यार्थी एकत्र असतात तेव्हा ते अजूनच आव्हाने निर्माण करतात आता समजा जर ई शिक्षणचा संदर्भ हा जिथे आपण वारंवार आपल्या विद्यार्थ्यांना भेटता अश्या मिश्रीत कोर्सचा एक भाग असेल तेव्हा कदाचित ही समस्या इतकी गंभीर नसते उदाहरणार्थ जर आपण दररोज भेटत असलेल्या आपल्या सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ई शिक्षणचे डिझाईन करीत असाल आणि ई शिक्षण त्याला पूरक असेल तर कदाचित ही मोठी समस्या असू शकत नाही परंतु उदाहरणार्थ आपण एखादा ऑनलाईन कोर्स शिकवत असल्यास किंवा जर तुमच्याकडे तुम्हाला फारशी कल्पना नसलेले विविध फील्डमधील वयस्कर शिकणारे असतील तर ही समस्या उद्भवू शकते आणि या आव्हानाला तोंड देणे कठीण होईल तर या शिक्षण डायलॉग मध्ये आपल्या शिकणाऱ्यांच्या विविधतेकडे लक्ष वेधण्याच्या मुद्द्याकडे पाहूया पुढे जाण्यापूर्वी आपण प्रतिबिंब स्थानावर थांबू समोरासमोर असलेल्या वर्गाचा विचार करा ज्यामध्ये आपण एकतर विद्यार्थी किंवा शिक्षक म्हणून भाग घेतला आहे आणि याचा विचार करा त्या वर्गात आपण ज्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे त्या वर्गातील शिकणाऱ्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणती ते कोणत्या प्रकारे भिन्न होते आपण कोणत्या प्रकारे त्यांचे वर्गीकरण करू शकता आणि विशेषतः जर आपण शिक्षक असाल तर आपण त्यांच्यातील फरक कसा केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ते सर्व शिकले आहेत याची खात्री कशी केली म्हणून आपणास परिचयाच्या समोरासमोरील संवाद चा संदर्भ घेऊन विचार करा आणि कृपया या प्रश्नांमधील काही मुद्दे लिहा जेव्हा आपण पूर्ण कराल तेव्हा आपण पुन्हा सुरू करू शकता आपण विविध आयामांसह विविधतेबद्दल विचार केला असेल त्यातील काही वय लिंग यासारखे स्पष्ट दिसू शकतात ज्या संस्कृतीतून विद्यार्थी येतात तेथील संस्कृती इतकी स्पष्ट असू शकत नसेल परंतु कदाचित त्याबद्दल आपल्याला आधीच माहिती असू शकेल कदाचित ते त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी यावर काही विशिष्ट प्रभाव पाडतील समोरासमोर असलेल्या वर्गात विविध विद्यार्थ्यांची विविधता विविध पार्श्वभूमी या गोष्टींकडे शिक्षक किंवा इतर विद्यार्थी म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले असेल विविध आवडी ज्यामुळे विद्यार्थी वर्गात उपस्थित राहू शकतात शिक्षकांनी या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिले असेल की काही विद्यार्थ्यांना प्रीरीक्विसीटस असलेल्या गोष्टींना पाठिंबा आवश्यक आहे तर काहीजण अधिक प्रगत किंवा वेगवान आहेत आणि त्यांना पुढे जायचे आहे आता या विविधतेचे शिक्षणावर आणि एंगेजमेंट वर परिणाम होतात कारण या भिन्नतेमुळे विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने शिकू शकतात या उर्वरित शिक्षण डायलॉगमध्ये आपण या भिन्नतेला ई शिक्षण संदर्भात कसे संबोधित करावे ते पाहू ई शिक्षण संदर्भात आपल्या शिकणाऱ्यांची भिन्नता असलेले विविध प्रकार पाहू जर हा मूक सारखा एखादा ऑनलाईन कोर्स असेल तर उदाहरणार्थ वेगवेगळे टाइम झोन असतील जेथून लोक लॉगिन करू शकतात आपणास माहित असलेली हि अशी एक गोष्ट आहे ज्याचा आपण आपल्या अधिक परिचित अश्या समोरासमोर सेटिंग मध्ये विचार करू शकत नाही भाषेमध्ये भिन्नता असू शकते विद्यार्थ्यांच्या ठिकाणाचा विचार केला तर ते शहरी भागातील दुर्गम भागातील कोणत्याहि देशाचे असू शकतात मग आपण त्यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीचा विचार केल्यास ते महाविद्यालयीन विद्यार्थी हे पूर्णवेळेचे महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा अर्धवेळ विद्यार्थी असू शकतात ते व्यावसायिक किंवा घरगुती कामगार असू शकतात प्रसंगी समोरासमोर कंटेक्स्ट सारखी प्रगत विषयांच्या पूर्वअटींची पार्श्वभूमी भिन्न असू शकते विद्यार्थी विविध कारणांमुळे ऑनलाइन कोर्समध्ये प्रवेश घेतात त्यापैकी काही वैयक्तिक आवडीच्या कारणास्तव हे करू शकतात काहींसाठी ते त्यांच्या नोकरीमध्ये आवश्यक असू शकते इतर सर्टिफिकेट साठी करू शकतात म्हणून जेव्हा आपण ई शिक्षण संदर्भात बोलतो तेव्हा या सर्व आयामांमध्ये भिन्नता आहेत आपण या विविधतेकडे लक्ष का द्यावे आपल्याला माहित आहे की भिन्न शिकणार्यांच्या गरजा भिन्न आहेत आणि व्यवहारातील अंतरामुळे ही समस्या ई शिक्षण संदर्भात अजून वाढली जाते हे देखील ज्ञात आहे की आपण एखाद्या शिकणार्याच्या वैयक्तिक गरजा जेव्हा पूर्ण करतो तेव्हा शिक्षण सुधारले जाते एंगेजमेंट वाढविली जाते आणि या माध्यमातून सतत शिकण्यास मदत होते तसेच जेव्हा आपण असे म्हणतो की आपण शिकवू केंद्रित दृष्टिकोन वापरुन डिझाइन करीत आहोत तेव्हा ही विविधता मान्य करणे महत्वाचे आहे तर आपल्याला हे माहित आहे की आपणास हे वैयक्तिकरित्या हाताळायचे आहे परंतु आता प्रश्न हा आहे की विशेषतः या माध्यमात आपण हे कसे करू जेथे संख्या मोठी असू शकते किंवा विविधता कदाचित खूप जास्त भिन्न असू शकते आणि हे शिकणारे कोण आहेत हे देखील आपल्याला माहित नसते जेव्हा आपण विविधतेकडे कसे लक्ष द्यायचे हा प्रश्न संबोधित करतो तेव्हा ई शिक्षण चे इन्सट्रक्शनल डिझाइनर म्हणून आपल्याला प्रथम आपले शिकणारे कोण आहेत हे शोधून काढणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण खरोखर कोणत्या व्यक्तीकडे प्रथम लक्ष द्यायचे आहे ते पाहून नंतर आपण पुढील प्राधान्यक्रम ठरवू शकता आपल्याला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून संबोधित करायचे असेल तर ते योग्य आहे परंतु जर आपण असे म्हटले तर आमचे प्राधान्यक्रम हे काही विद्यार्थी आहेत परंतु हे काही करण्याआधी आपण सगळ्यांपैकी ते कोण आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे म्हणून बर्याचदा ई शिक्षण कोर्सेस आणि ऑनलाईन लर्निंगमध्ये आपण एक एन्ट्री सर्व्हे बघितला असेल अगदी की या कोर्समध्येही देखील हा सर्वे लोकसंख्याशास्त्र विषयी असू शकतो तो आपण या कोर्समध्ये प्रवेश का घेत आहात हे जाणून घेण्यासाठी आपली पार्श्वभूमी वैयक्तिक स्वारस्या विषयी असू शकतो तर हे इन्सट्रक्शनल संघ त्यांच्या ई शिक्षण संदर्भात उपस्थित असणाऱ्या शिकणाऱ्यांचा गट करण्यास मदत करते विविधतेकडे लक्ष देण्यासाठी आपण वारंवार ऐकलेल्या शिफारसींपैकी एक म्हणजे विविध स्त्रोत प्रदान करणे होय आता विविधता म्हणजे काय विविध स्वरूपातील शिक्षण संसाधने असू शकतात जसे की व्हिडिओ वेबसाइट्स मजकूर इत्यादि तर हे केवळ माध्यमांचे स्वरूप आहे ज्यात शिक्षण संसाधने प्रदान केली जातात तर आपण त्यापैकी विविध प्रकारांचा पुरवठा करू शकता आपण काही शिकणाऱ्यांना पूर्वअटीं साठी आधार म्हणून तसेच प्रगत विद्यार्थ्यांना अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण संसाधने आणि शिक्षण अॅक्टिव्हिटीस प्रदान करू शकता म्हणूनच कोहोर्ट्स कोण आहेत कोहोर्ट्स महत्त्वाचे आहेत हे मला ठाऊक आहे आपण कदाचित असे समजू शकाल की कदाचित पार्श्वभूमीच्या संदर्भात तीन भिन्न प्रकारचे शिकणारे आहेत आणि त्या प्रत्येकासाठी अॅक्टिव्हिटीसचा एक संच पुरविला आहे आपण वारंवार ऐकले असेल विविधतेकडे लक्ष देण्यासाठी एक शिफारस म्हणजे विविध शिक्षण संसाधने आणि शिक्षण अॅक्टिव्हिटीस विद्यार्थ्यांना प्रदान करणे आता विविध म्हणजे काय येथे त्याचा काय अर्थ आहे हे विविध स्त्रोत आपण कोणत्या मार्गांनी प्रदान करू शकतो म्हणून जर आपण विचार केला तर त्यापैकी एक म्हणजे आपण विविध स्वरूपात संसाधने देऊ शकतो जसे की व्हिडिओ वेबसाइट्स मजकूर चित्रे ईत्यादींशी समान किंवा संबंधित संसाधने असू शकतात परंतु आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये संसाधने आणि अॅक्टिव्हिटीसचा समावेश समान कोर्समध्ये करू शकतो विविधतेला विशेषत वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या संदर्भात संबोधित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण काही शिकणाऱ्यांच्या पूर्वअटींच्या गरजांना पाठिंबा देणे आणि इतर शिकणाऱ्यांच्या प्रगत गरजांना प्रोत्साहित करणे हा होय आपण येथे शून्यापासून सुरू करू शकतो आणि कमी मजल्यावरील उंच कमाल मर्यादा आणि रुंदीच्या भिंतींसाठी डिझाइनची चर्चा करू शकतो आपण विविध संदर्भात उदाहरणे आणि अॅप्लिकेशनस देखील देऊ शकतो आणि जर आपल्याला माहित असेल की आपले विद्यार्थी वेगवेगळ्या आवडीनिवडी घेऊन येतात तेव्हा आपण उदाहरणे दिली किंवा आपण आपल्या विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट संकल्पनेच्या अॅप्लिकेशनवर काम करण्यास दिले पाहिजे आणि ज्या संदर्भात अॅप्लिकेशन होते त्या संदर्भात आपण कंटेक्स्ट बदलू शकतो जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा महत्त्वाची निकष नसेल तर आपण त्यांच्या विविध भाषेच्या गरजांच्या अनुषंगाने देखील त्यांचे समर्थन करू शकतो जरी संसाधने प्रदान करणे चांगले आहे परंतु अभ्यासामुळे आणि शिक्षक म्हणून आमचे वैयक्तिक अनुभव असे आहेत की केवळ संसाधने म्हणून अतिरिक्त वाचन पुरविणे पुरेसे नाही आपणास माहित आहे की बर्याच वेळा विद्यार्थी त्यांचा वापर करीत नाहीत किंवा कदाचित ते त्याकडे वरवरच्या पद्धतीने पाहतील तर आपण हे सुनिश्चित करण्यासाठी एक मार्ग शोधला पाहिजे की विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या संसाधनांचा वापर केला आहे आणि त्यातून काहीतरी मिळवले आहे येथे एक समाधान म्हणजे आपण या कोर्समध्येच अनुभवलेल्या लर्निंग एक्सटेंशन ट्रॅजेक्टरिज शिकणे म्हणून आपण लर्निंग एक्सटेंशन ट्रॅजेक्टरिजची आखणी करण्याचा मार्ग म्हणजे जिथे हे हेतुपुरस्सर डिझाइन केले गेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी संसाधने प्रदान करणे आणि मग आपण शिकणार्यांना त्यांच्या पसंतीच्या संसाधनांचा वापर करण्याची परवानगी देतो किंवा त्यांच्या आवडीची अॅक्टिव्हिटीस करण्यास अनुमती देतो आणि त्यास खरोखर मजकूर वाचला आहे किंवा नाही तसेच व्हिडीओ बघितला आहे किंवा नाही आणि शिक्षण आत्मसाद केले आहे याची खात्री करण्यासाठी या प्रकरणावर एक लहान अॅक्टिव्हिटी देऊन लर्निंग लूप बंद करतो आपण त्याला असिमलेशन प्रश्न असे म्हणतो लोक वापरत असलेले आणखी एक तंत्र म्हणजे समान विषयांमधील अनेक सादरीकरणे जेथे समान संकल्पना वेगवेगळ्या स्वरूपात जसे की आलेख समीकरणे ग्रंथ आकृत्या सादर केल्या जातात आणि येथे प्रत्यक्षात हे केवळ विविधतेसाठी नाही तर एकाधिक सादरीकरणे पुढे अनुवादित करण्यासाठी विविध प्रतिनिधित्वांचे स्पष्टीकरण देखील सखोल वैचारिक आकलनासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते आपण ऑनलाईन कोर्ससाठी शिकण्याचे साहित्य डिझाइन करत असल्यास आपल्याला या NPTEL कोर्ससारख्या व्यासपीठावर ते कोठे आहे हे माहित असेल एक महत्वाची शिफारस म्हणजे काही प्रमाणात ब्लेंडिंग करणे तर याचा अर्थ असा की स्वत ला केवळ ऑनलाइन माध्यमापुरता मर्यादित करू नका असे काही मार्ग आहेत जिथे आपणास शक्य असल्यास समोरासमोर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधू शकाल या कोर्समध्ये आपण गुगल हँगआउट वापरत आहोत तुम्ही फेसबुक लाइव्ह करू शकता तर यापैकी काही सिंक्रोनस संवाद अंतर्भूत करावेत जिथे किमान समोरासमोर संपर्क असेल ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमांद्वारे होऊ शकते जे विविधतेसाठी तसेच व्यवहाराच्या अंतराच्या समस्या संबोधण्यासाठी फायदेशीर ठरेल आणि असे करणे शिकणारे कनेक्ट सुधारते आणि प्रत्येक शिकणारा भिन्न आहे तरीही त्याला किंवा तिला असे वाटते की हो मी या कोर्सचा एक भाग आहे जसे की आपण शिकाऊ केंद्रित दृष्टिकोनातून ई शिक्षण ची रचना करीत असताना हे लक्षात घ्यावे लागेल की विविध प्रकारच्या शिकणार्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेकी जो कंटेंट आपण तयार केला आहे तो ते अनुभवतील मग आपण ही विविधता ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एंट्री सर्वे असे करण्याचा एक मार्ग आहे या टप्प्यावर आपणास हवे असल्यास आपण ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने संबोधित करतो त्यांनां प्राथमिकता देऊ शकतो मग आम्ही प्रत्येक ओळखल्या जाणार्या समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध शिक्षण अॅक्टिव्हिटीस आणि संसाधने यांचा सामावेश करू शकतो आपण भिन्न स्वरूपात भिन्न माध्यमांचा वापर करून भिन्न प्रकारे सामग्रीचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि विद्यार्थ्यांचा संबंध वाढविण्यासाठी हे सर्व महत्वाचे आहे तर आपण उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा वापर करून काही संभाव्य समोरासमोरील सत्रे समाविष्ट करू शकतो धन्यवाद